सेल कल्चर टेक्नॉलॉजीच्या या भागात आपले स्वागत आहे हा पहिल्या भागातील दुसरा वर्ग आहे पहिल्या व्याख्यानात मी तुम्हास सांगितले होते आपण टिशूचा एक भाग घेतो आणि त्याला विघटित करतो आणि त्या पेशी किंवा टिशू आपण वाढवतो या बाबतीत जगातील सर्वात मोठे आव्हान हे आहे की आपण पेशींना शरीरात असलेले वातावरण हे जसेच्या तसे परंतु इन विट्रो परिस्थितीत निर्माण करणे तर आपण या भागास सुरूवात करू या हा पहिल्या आठवड्यातील दूसरा भाग आहे समजा ही एक अखंड इन विवो प्रणाली आहे आणि मी यातील ह्रदयाच्या काही पेशी घेतल्या म्हणजेच काही कार्डिओमायोसाइट्स पेशी घेतल्या कार्डिओ म्हणजे हृदय मायो म्हणजे हृदयाचे स्नायू आणि साईट्स म्हणजे पेशी आपल्यातील ज्यांची जीवशास्त्रातील पार्श्वभूमी नाही त्यांच्यासाठी मी या शब्दाचा अर्थ सांगितला थोडक्यात कार्डिओमायोसाइट्स म्हणजे हृदयाच्या स्नायूपेशी तर ह्या पेशी अश्या प्रकारे दिसतात आणि यांना जोडणारा जो भाग आहे त्याला गॅप जंक्शन असे म्हणतात याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ आता मी हे कार्डियाक टिशू यांपासून या कार्डियाक मायोसाइट्स पेशी वेगवेगळे केले आणि त्यांना एका संवर्धन बशीमध्ये वाढवले यांना मी अगोदर विलग केले आणि वाढू दिले आता मी अपेक्षा करतो की पहिली गोष्ट म्हणजे या टिशूंभोवती त्यांची नैसर्गिक अशी संरचना तयार व्हायला हवी अशी संरचना ज्यात गॅप जंक्शन असतील गॅप जंक्शन ही एक बारीक नळी सारखी रचना असते जे जीवशास्त्र शिकले आहेत त्यांना माहीत असेल परंतु जे जीवशास्त्रापासून अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे अशी कल्पना करा की या दोन खोल्या आहेत या दोन्ही खोल्या एकमेकांना जोडून आहेत ही एक खोली आणि ही दुसरी खोली जर मी अशी काही जोडनळी ठेवली तर या दोन खोल्या एकमेकांशी या प्रकारे संपर्क करू शकतील या जोड नळयांना वैज्ञानिक भाषेत गॅप जंक्शन असे म्हणतात हे गॅप जंक्शन प्रथिने एकमेकांना जोडून बनलेले आहेत तर हृदयाच्या पेशींमध्ये हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्यात अशी अनेको गॅप जंक्शनची मालिका असते आणि नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे की ही गॅप जंक्शन का महत्त्वाची असतात या गॅप जंक्शनमधून हृदयात विद्युतलहरीनद्वारे उत्तेजनाचा प्रसार होतो आणि त्यांचे इतरही अनेक कार्य आहेत आणखी एक गोष्ट अशी आहे की हे गॅप जंक्शन झडप सारखे कार्य करू शकते ते केवळ एका दिशेने उघडतील किंवा ते दोन्ही दिशांना उघडतील त्यांच्यामध्ये अशी कार्य क्षमता असते तर मी प्रथम ज्या गोष्टीची अपेक्षा करतो ते असे की या पेशी एकमेकांच्या जवळ येतील आणि ते गॅप जंक्शन तयार करतील यापुढे काय घडू शकते या पेशी एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील जसे मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे आणि हळू हळू त्या अशा प्रकारे गॅप जंक्शन तयार करतील आणि त्यांची नैसर्गिक संरचना पुनः प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील आपण ह्रदयाबद्दल बोलू जर आपण हृदयाला स्पर्श केला तर आपल्याला जाणवते की ते धडधडत आहे या हालचालीचा अर्थ असा आहे की या हृदयाच्या पेशी ज्याबद्दल आपण बोलत आहोत या पेशी दोन कार्य करत आहेत एक म्हणजे विद्युत कार्य आणि दुसरे म्हणजे यांत्रिक कार्य जेव्हा मी यांत्रिक कार्याबद्दल बोलतो म्हणजे याचा अर्थ असा की ते हृदयाच्या हालचालीला कारणीभूत आहेत आणि हे विद्युत कार्य आणि यांत्रिक कार्य एकमेकांना जोडलेले आहे म्हणजे यांना विद्युत स्वरूपात चेतना मिळाली तर त्याचे रुपांतर यांत्रिक कार्यात होईल याला आपण हृदयाचे धडधडणे म्हणू शकतो तर या पेशींची आपणास कृत्रिम वातावरणात वाढ अशा प्रकारे करावयाची आहे जेणेकरून त्या शरीरात करतात त्याप्रमाणे येथे देखील त्यांचे विद्युत व यांत्रिक कार्य करतील त्यांचे हे कार्य शरीरात करतात त्याच प्रमाणे असायला हवे आणि जर ते तसे नसेल तर आपल्याला त्यात किती फरक आहे हे मोजता यायला हवे यात काही चुकीची बाब नाही हे नक्कीच चांगले आहे आणि महत्त्वाचे आहे आणि हे महत्त्वाचे का आहे ते मी तुम्हाला सांगतो कारण या गोष्टीमुळे पुढे कृत्रिम अवयव बनवण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे भविष्यात जेव्हा कधी हृदय प्रत्यारोपणाची गरज असेल त्यावेळेस हे तंत्रज्ञान कामात येऊ शकते नाही तर मूत्रपिंड किंवा त्यासारखे इतर अवयव देखील आपण कृत्रिमरित्या निर्मिती करून प्रत्यारोपण करू शकू परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्याला याचे मूलभूत तत्व माहिती असेल या सर्वांचे मूळ हे या विषयाचा गाभा आहे आणि जर का आपल्याला याचे मूलभूत ज्ञानच नसेल तर हे एक प्रकारे आभासी स्वप्न असेल मूलभूत ज्ञानाशिवाय पुढे जाणे म्हणजे एक प्रकारे मूर्खपणाचे ठरेल मी तुम्हाला सांगेन की आपण यात कुठंपर्यंत मजल मारू शकतो परंतु त्याआधी आपल्याला त्याच्या मूलभूत ज्ञानाबद्दल जाणून घ्यावे लागेल या पेशी एक प्रकारचे विद्युतयांत्रिक कार्य करतील आणि हा आपला पहिला पुरावा असेल हे तुम्ही संवर्धन बशीत सूक्ष्मदर्शकाखाली बघू शकता तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली पेशी धडधड करताना दिसतील आणि जर का तुम्हाला तसे नाही दिसले याचा अर्थ या पेशी कार्यशील नाही पण आता या पेशी धडधड करत असतील म्हणजे त्या एक प्रकारे बल तयार करत आहे बलाची निर्मिती हे एक यांत्रिक कार्य आहे आणि जेव्हा आपण बल या संज्ञाबद्दल बोलतो म्हणजे आपण येथे न्यूटन या संज्ञेबद्दल बोलतो हे नेमके किती न्यूटन असेल तर नॅनो न्यूटन असेल किंवा ते पिको न्यूटन असू शकते किंवा दुसंर काही असू शकते ही यांत्रिक क्रिया आपल्याला कशात तरी मोजता यायला हवी तेव्हाच तुम्हाला समजू शकेल की हे नेमके नैसर्गिक प्रक्रियेशी किती मिळतेजुळते आहे माझ्या शरीरातील टिशूंनी शरीरप्रणालीच्या बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे शरीराच्या आत असल्यासारखी वागणूक दिली पाहिजे जर आपल्याला हे परस्परसंबंधित करायचे असेल तर आपण ते समजून घेतले पाहिजे की स्नायूंची हालचाल दोन प्रमुख प्रथिने करतात ते म्हणजे अॅक्टिन आणि मायोसिन यांना मी येथे नारंगी आणि हिरवा अश्या दोन भिन्न रंगात दाखवत आहे नेमके किती बल निर्माण होते या प्रमाणानुसार मायोसिन चे उपप्रकार बदलतात दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे माझ्या शरीराच्या स्नायूंमध्ये असलेले मायोसिन आणि हृदयातील मायोसिन पेशी या पूर्णपणे भिन्न आहेत एवढेच नाही तर या स्नायूंमध्ये देखील काही विशिष्ट रचना किंवा स्नायू स्पिन्डल आहेत जे एकमेकांपासून भिन्न प्रकारे वागतात त्यांचे गुणधर्मदेखील पूर्णपणे भिन्न आहेत त्याचप्रमाणे आपल्या आतड्यात असलेले मायोसीनचे मृदु स्नायू जे आपल्या अन्ननलिकेच्या आतल्या बाजूस असतात आणि आपण खाल्लेले अन्न ज्यांच्यामुळे अन्न नलिकेत पेरीस्टालटिक हालचालीने पुढे ढकलले जाते ते मायोसिन देखील भिन्न आहेत मायोसिन हे कुठल्याही प्रकारचे असो परंतु ते यात महत्वाची भूमिका बजावतात आता या संवर्धन बशीत वाढत असलेल्या या पेशी जर त्यांच्या नैसर्गिक वातावरणात असलेल्या पेशींसारख्या असतील तरच अशी शक्यता आहे की ते त्याचप्रमाणे समान बल निर्माण करतील जेव्हा तुम्ही शरीरात असलेल्या पेशी शरीराबाहेर वाढवण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा ते वातावरण त्यांच्यासाठी अतिशय वेगळे असते याची तुलना तुम्ही अशा प्रकारे करू शकता जसे की माझे शरीर म्हणजे आपण पृथ्वी समजू तर कृत्रिम वातावरण म्हणजे अंतराळ असेल म्हणजे ते एकदमच वेगळे असते हे हृदय आहे त्याच्या सभोवताली फक्त कार्डिओमायोसाईट्सच नसून इतर देखील घटक आहेत जसे की एंडोथेलियल पेशी रक्तवाहिन्या सिम्पेथेटिक आणि पॅरासिम्पेथेटिक मज्जातंतू तिथे मूळ पेशी कार्डियाक मूळ पेशी देखील असतात तर या ह्रदयाचा मायोसाईट्स आपण ज्यांना वेगळे केले आहे त्या अश्या वातावरणातून आल्या आहेत जेथे त्यांच्या सभोवताली अनेकविध प्रकारच्या पेशी होत्या मी या ठिकाणी तुम्हाला काही घरे दाखवत आहे आणि यातून तुम्हाला नक्कीच समजण्यास मदत होईल या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळे घरे दिसत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक वसाहत दिसत आहे आणि प्रत्येक वसाहतीतील घरांचा रंग हा वेगळा आहे आणि काही घरांचा रंग हा सारखा आहे तर यामध्ये तुम्हाला काही घरं लाल रंगाची काही फिकट हिरव्या रंगाची तर काही गडद हिरव्या रंगाची आणि काही घरे निळ्या रंगाची दिसत आहे आता मी या ठिकाणी फक्त जी वसाहती बाहेरची घरे आहे त्याचा अभ्यास करेल याठिकाणी मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की या प्रत्येक घरांमध्ये परस्पर क्रिया आहे तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी प्रणाली बाहेरील लाल रंगाच्या घराचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की याठिकाणी काही त्रुटी आहेत आणि या त्रुटी आपल्याला मान्य कराव्या लागतील खरतर यांना त्रुटी नाही म्हणता येणार परंतु तरी देखील तुम्हाला येथे त्यांची वाढ होताना दिसेल कारण आपण याला प्रणाली बाहेर वाढण्याची संधी दिली आहे यांची वाढ नक्कीच परिपूर्ण नसणार आहे कारण यांच्यात कुठल्या प्रकारची परस्परक्रिया होणार आहे ते मला माहीत नाही जरा विचार करू उदाहरणार्थ आपण असे मानू की हि गुलाबी रंगाची घरे या लाल रंगाच्या घरांसोबत काहीतरी देवाण घेवाण करीत आहेत ज्याला आपण "x" म्हणूया तर माझे गृहितक असे आहे जेव्हा या लाल घरांना गुलाबी घरांकडून "x" हा संदेश पाठविला जातो त्यावेळेला लाल घरे काहीतरी नवीन उदाहरणार्थ एक नवीन छप्पर विकसित करतील हे माझे गृहीतक आहे कदाचित तो बरोबर किंवा चुकीचा देखील असू शकतो पण मला ते कसे कळेल तर त्यासाठी मला प्रयोगाद्वारे ते सिद्ध करावे लागेल तर आता मी काय करेन सर्व प्रथम मला हा नेमका "x" काय आहे ते शोधावा लागेन तर मी फक्त या लाल घरांना वेगळे करेन आणि तिथे त्यांना हा "x" पदार्थ पुरवेन आणि पाहीन की ही लाल घरे नवीन छप्पर तयार करतात की नाही जर का तसे झाले म्हणजे माझे गृहीतक हे बरोबर आहे आणि जर का तसे नाही झाले म्हणजे मला गृहीतक बदलावे लागेल कदाचित ही प्रक्रिया मी समजतो त्यापेक्षा अजून जटिल असेल तर तुम्हाला कळले की आपण येथे एक प्रश्न मांडला आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने आपण सेल कल्चर टिशू कल्चर किंवा एक्सप्लांट कल्चर समजू शकतो या जटिल प्रणाली आहेत त्यांना समजण्यासाठी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण एकदा का या पेशी वेगळ्या केल्या तर त्या उलट देखील वागू शकतात आपण त्याबद्दल पुढे बोलू आपण एक उलट प्रयोग करून पाहू समजा हा "x" पदार्थ लाल रंगांच्या घरांवर नवीन छप्पर न बनू देणे यासाठी कारणीभूत आहे असे मानले तर जेव्हा मी ही लाल घरे वेगळी करेन त्यावेळेस "x" पदार्थ नसल्यामुळे लाल घरे नवीन छप्पर तयार करू शकतील यात मी जर "x" पदार्थ टाकला तर लाल घरे नवीन छप्पर तयार करू शकणार नाही आपल्याला कळून चुकले आहे की हा किती महत्त्वाचा भाग आहे हे करत असताना जर का आपण प्रयोगाची मांडणी व्यवस्थित विचार करून केली नाही तर कदाचित वेगळेच निष्कर्ष निघू शकतील अशा निष्कर्षांची खरेपणाची शाश्वती नसेल आणि ते पुन्हा करता येण्याजोगे नसतील तर आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की यावर एखादा प्रयोग करण्यापूर्वी आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण नेमके इन विवो अवस्थेच्या किती जवळ आहोत अनेक लोक पेशींचा वापर बायोरिएक्टर म्हणून करतात तुम्ही सर्वांनी एंटीबॉडीबद्दल ऐकले असेल आपण पेशींपासून एंटीबॉडीचे चे उत्पादन करून शकतो उदाहरण म्हणून सांगतो या लाल पेशी एक प्रकारच्या अँटीबॉडी तयार करू शकतात असे मानू मी काय करेन या लाल रंगाच्या पेशी वेगळ्या करेन आणि त्या कुठल्या वातावरणात अँटीबॉडी तयार करतात ते जाणून घेईल आणि त्यांपासून मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी चे उत्पादन करेन आणि अशाप्रकारे मी पेशींचा वापर बायोरिएक्टर सारखा करेन जैवतंत्रज्ञानात याची अनेक उदाहरणे आहेत शैवालापासून तेलाचे उत्पादन करता येते आपल्याला शैवालाचा बायोरिअॅक्टर म्हणून वापर करता येतो यात आपले ध्येय निश्चित आहे त्यात दुमत नाही आपण या सगळ्यांचा एक साधन म्हणून वापर करीत आहोत या साधनापासून आपल्याला एखादा विशिष्ट "xyz" पदार्थ मिळत आहे ज्याचे आपल्या आर्थिक आरोग्याशी संबंधित किंवा इतर काही फायदे आहेत जोपर्यंत तुम्ही योग्य संशोधन प्रश्न निवडत नाही किंवा जेव्हा तुम्ही एका संशोधन प्रश्नाची मांडणी करतात तेव्हा एक गोष्ट तुम्ही नेहमी विचारात घ्यायला हवी ती म्हणजे ही इन विट्रो प्रणाली तिच्या इन विवो प्रणालीशी किती प्रमाणात सारखी आहे हे मी तुम्हाला येथे या चित्र स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे एक मूलभूत प्रश्न नक्की विचारात घ्यावा तो म्हणजे की इन विट्रो सेल कल्चर प्रणाली ही इन विवो म्हणजेच नैसर्गिक वातावरणाशी किती समान आहे किंवा यात किती फरक आहे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे दुसरं म्हणजे आपण पेशींचा वापर सेन्सर म्हणून करू शकतो आता सेन्सर म्हणजे काय उदाहरणार्थ अनेक प्राणी पेशी या वेगवेगळ्या विषारी पदार्थांना संवेदनशील असतात आता माझ्याकडे ही संवर्धन बशी आहे यात टॉक्सिन म्हणजे विषारी पदार्थ टाकला तर मला माहिती असेल की पेशी यावर काय करतील हे झाले सेंसरचे उदाहरण या माहितीवर आधारित मी विशिष्ट असे प्रयोग करू शकतो हे एक प्रकारचे साधे सेन्सर आहे दुसऱ्या एका प्रकारात जेव्हा मला एखाद्या विशिष्ट पदार्थाचा प्रभाव माहित नसेल त्यावर मी त्याचा प्रभाव जाणून घेण्यासाठी देखील या प्रयोगाची मांडणी करू शकतो समजा एक पदार्थ आहे आणि त्या पदार्थामुळे मला पेशींपासून काहीतरी निष्पन्न होत आहे हे विद्युत स्वरूपाचे असू शकते किंवा रासायनिक स्वरूपात असू शकते किंवा इतर कुठल्याही भौतिक स्वरूपाचे असू शकते याप्रमाणे मी प्राणी पेशीचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रथिने किंवा बायो मॉलिक्यूल यांच्या निर्मितीसाठी करू शकतो दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मी पेशींना पूरक वातावरण देऊन त्यांच्यापासून विविध बायो मॉलिक्यूल चे उत्पादन करू शकतो हे एक तंत्रज्ञान आहे परंतु याच्याद्वारे आपण अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील शोधू शकतो याला मी दोन बाजू आहेत असे सांगतो जे मी तुम्हाला आता सांगितले ती एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे या तंत्रज्ञानाचा उपयोग औषधशास्त्रात उत्तमपणे केला जाऊ शकतो जसे की रिजेनरेटीव मेडिसीन स्टेम सेल डीफरनशिएशन अँड थेरपी ज्याचा उपयोग पुढे जाऊन कृत्रिम अवयव निर्मितीसाठी देखील होऊ शकतो या अभ्यासाला अनेक लोक तंत्रज्ञान म्हणून समजतात परंतु माझ्यासाठी ही एक तत्त्वप्रणाली आहे एक अतिशय शक्तिशाली तत्वप्रणाली या तंत्रज्ञानात खूप खूप क्षमता आहे परंतु त्यासाठी त्याचा योग्य तो वापर कसा करावा हे तुम्हाला माहिती हवे जोपर्यंत तुम्हाला याचे मूळ तत्व उमजत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा योग्य वापर जमणार नाही या कोर्सचा मुख्य उद्देश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अन्यथा बरेच जणांना वाटते की हे फक्त एक साधे प्रयोग शाळेतील तंत्रज्ञान आहे आपण या मानसिकतेतून बाहेर येऊ आणि याला एक निराळ्या नजरेने बघूया यात खरोखरच काहीतरी नवीन रचण्याची क्षमता आहे आपण नवीन आणि आधुनिक सेन्सर तयार करु शकतो आपण कृत्रिम प्रणालीमध्ये अँटीबॉडीची निर्मिती करू शकतो या पलिकडे विचार करूया कारण आपण पेशी एक साधन म्हणून वापरु शकतो आपण त्यांना नियंत्रित करतो त्यांनी काय करायचे ते आपण त्यांना सांगतो आपण त्यांना सांगू शकतो की डी चा कुठला भाग प्रतिलेखित व्हायला हवा आपण त्या पातळीवर जाऊन पेशी अभियांत्रिकी करू शकतो जरी यात अनेक मर्यादा असल्या तरी तर या आशेने आपण पुढच्या व्याख्यानात भेटूया याबद्दल आपण थोडेसे अधिक बोलू आपण यावर चर्चा करूया सेल कल्चरसाठी कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात जसे की कृत्रिम प्रणाली त्याबद्दल शिकू साठी आवश्यक असलेले वेगवेगळे मापदंड व त्यामागील शास्त्र याबद्दल चर्चा करू सामान्यत कशा पद्धतींचा वापर केला जातो त्याबद्दल मी संपूर्ण कोर्समध्ये सांगेन प्रयत्न करेन की आपण कुठल्याही क्षेत्रातले असो तरी आपल्याला हा कोर्स समजण्यास अडथळा येणार नाही माझ्या व्याख्यानादरम्यान मी क्लिष्ट शब्द न वापरता साधी भाषा वापरण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून आपणा सर्वाना समजण्यास सोपे जाईल